या आधीच्या वर्गामध्ये आपण थ्री फेज इंडक्शन मोटर ने सुरुवात केली होती आणि मी थ्री फेज मशीन विषयी सामान्य माहिती सांगितली होती आणि आपण स्टेटर आणि रोटरच्या रचनेपासून सुरुवात केली होती तर आपण प्रथम म्हटले होते की स्टेटर जो की बाहेरील भाग आहे त्याच्या आतल्या भागात थ्री फेज वाइंडिंग समाविष्ट असेल तर आपल्याकडे काहीसे असे स्टेटर असेल यात आतल्या परिघावर अशाप्रकारे खाच असतील तर अशाप्रकारे हे खाच असणार आहेत मी फक्त काहीसे अशाप्रकारे खाच दाखविले आहेत आणि आपल्याला खाच मध्ये अशाप्रकारे वाइंडिंग मिळेल तर खाचच्या आतल्या बाजूस अशाप्रकारे वाइंडिंग असेल जी थ्री फेज वाइंडिंग असेल ज्यामुळे मला विशेष पद्धतीने आर वाय बी किंवा ए बी सी फेजेस स्वतंत्ररित्या गुंडाळलेले मिळतील परंतु त्यामुळे फेज पर्यंत पोहोचण्यासाठी अशा प्रकारची मांडणी असेल की A फेज साठी मार्ग जर इथे असेल तर B फेज चा मार्ग इथे कुठेतरी असेल आणि C फेज चा मार्ग इथे कुठेतरी असेल या तीन ही फेज मध्ये एकमेकांपासून 120 डिग्री अंतर असेल अशाप्रकारे ते गुंडाळले जातील तर इंडक्शन मशीन आणि सिंक्रोनस मशीन या दोन्ही मशीन साठी ही स्टेटर वाइंडिंगची रचना आहे दोन्ही मशीनची संरचना स्टेटर वाइंडिंग रचना आणि ही रचना यांच्या दृष्टीने अगदी समान असणार आहे कोअर ही फेरोमॅग्नेटिक पदार्थापासून बनवलेली असते आणि मी त्याच्या पातळ थरावर थर ठेवेल आणि तसे नसल्यास मला खूप मोठ्या प्रमाणात एडी करंट लॉसेस मिळतील एडी करंट लॉसेस कमी करण्यासाठी कोअर अनेक थरांपासून बनवलेला पाहिजे ही थर एकमेकांवर रेसीनच्या मदतीने घट्ट बांधलेली असतील ट्रान्सफॉर्मरप्रमाणे त्यांच्यामध्ये इलेक्ट्रिक इंसुलेशन साठी वॉर्निश लावलेले आहे त्यासारखेच इथेही ते काम करते रोटरचा विचार केला असता आपण म्हटले की रोटरचे दोन प्रकार आहेत आणि आपण या आधीच्या वर्गामध्ये मुख्यतः स्क्विरल केज रोटर विषयी बोललो स्क्विरल केज रोटर मध्येही रोटर खाचामध्ये कंडक्टर लावलेले असतात रोटर खाचा हे रोटरच्या बाहेरील परिघावर असतील रोटर अंतर्गत भाग असेल म्हणून मी रोटर येथे दर्शविला आहे हा आहे रोटर जर मी म्हटले रोटर आतल्या भागात आहे तर मूलतः मला अशाप्रकारे रोटरच्या बाहेरील परिघावर खाचा मिळतील हे काहीसे असे असेल आणि या प्रकारे ही रचना पूर्ण होईल तर बाहेरील परिघावर अशाप्रकारे दातांसारखी रचना असेल आणि दोन दातांमध्ये खाच असेल मी याला देखील पातळ थरावर थर करेल ही देखील पातळ थरावर थर कोअर असेल कारण यामध्येही एका स्थितीतून दुस या स्थितीत जाणारे इंडूज्ड करंट असतील आणि त्यामुळे मी त्यांना पातळ थरावर थर शिवाय ठेवू शकत नाही तर ही देखील पातळ थरावर थर कोअर आहे ज्यामुळे मला प्रत्येक खाचामध्ये अशाप्रकारे कंडक्टर्स लावलेले मिळतील जर हा एक स्क्विरल केज रोटर असेल तर अशा स्थितीत कंडक्टर्स हे जाड असतील ज्यामुळे त्यांना रोटर कंडक्टर म्हणण्याऐवजी जे की पातळ स्वरुपाचे असतात रोटर बार्स म्हणतात हे रोटर बार आहेत जे बऱ्यापैकी जाड आहेत तर यांना कॉपर किंवा एल्युमिनियमपासून बनवले जाऊ शकते तर हे कॉपर किंवा एल्युमिनियम असू शकते जर कमी किलोवॅटची मोटर असेल तर एल्युमिनियमचा वापर केला जाऊ शकतो कारण आपण येथे कार्यक्षमतेबाबत विचार करत नाही इथे लॉसेस कॉपर पेक्षा थोडे अधिक असू शकतात पण खूप जास्त क्षमतेच्या मोटरसंदर्भात प्रवाहित होणारा करंट खूप जास्त असेल त्यामुळे मला निश्चित करावे लागेल की लॉसेस खूप जास्त नाहीत आणि मला खूप कमी कार्यक्षमता मिळू नये सामान्यतः जास्त क्षमतेच्या मोटर चांगल्या प्रदर्शनासाठी सर्वसाधारण रचना केल्या जातात कारण वापरल्या जाणाऱ्या ऊर्जा किंवा शक्तीच्या संदर्भात कार्यक्षमतेचा प्रत्येक भाग महत्त्वपूर्ण असतो त्यामुळेच जास्त क्षमतेच्या मशीन्स मध्ये सर्वसाधारण रचनेबाबतीत सगळ्यात जास्त लक्ष दिले जाते सामान्यतः जास्त क्षमतेच्या मोटरमध्ये कॉपर असू शकते तर कमी क्षमतेच्या मोटरमध्ये एल्युमिनियम असू शकते जर मोटर काही किलोवॅटची असली तरी आपण तिला कमी क्षमतेची म्हणू शकतो जर तुम्ही शेकडो किलोवॅट विषयी बोलत असाल तर त्या मोटरला आपण उच्च क्षमतेची म्हणू शकतो आपण अगदी लहान स्वरूपातील किलोवॅट विषयी बोलत नाहीत कारण थ्री फेज मशीन अगदी लहान स्वरूपातील किलोवॅटसाठी क्वचितच वापरल्या जातात बहुतेक वेळा अगदी लहान स्वरूपातील किलोवॅट क्षमतेसाठी आपण सिंगल फेज मशीन वापरतो या स्थितीत आपल्याकडे इथे 2 एंड रिंग असतील मी कोअर चा विचार न केल्यास मूलतः खाचामध्ये रोटर बार असतील जे कशाच्यातरी मदतीने ज्याला एंड रिंग म्हणतात त्याने शेवटच्या टोकाला वीज योग्य मार्गाने जाऊ शकत नाही असे शॉर्टसर्किट केले आहेत ही एंड रिंग आहे एंड रिंग देखील एल्युमिनियम किंवा कॉपरपासून बनवलेली असते म्हणजेच रोटर बार मूलतः शॉर्टसर्किट आहेत मी रोटरच्या रचनेमध्ये हस्तक्षेप करू शकत नाही मी रोटरचा रेजिस्टन्स किंवा इतर कोणतीही वैशिष्ट्ये बदलू शकत नाही हे एकदाचे कायम आहे मी डिझाईन करताना कॉपर किंवा एल्युमिनियमच्या विशिष्ट रेजिस्टीविटीने डिझाईन केले की ते झाले मी ते पुन्हा बदलू शकत नाही तर हे मूलतः पिंजऱ्याप्रमाणे दिसते म्हणून केज रोटर हे नाव याला मिळाले आणि या रेषा खारीच्या पाठीवरील रेषांप्रमाणे दिसतात म्हणून सामान्यतः याला स्क्विरल केज रोटर म्हणून ओळखले जाते Student What is the difference between copper and aluminium conductors in terms of resistance and current carrying capacity विद्यार्थी रेजिस्टन्स आणि करंट वाहण्याची क्षमता यांच्या दृष्टीने कॉपर आणि एल्युमिनियम कंडक्टर्स मध्ये काय फरक आहे प्राध्यापक रेजिस्टीविटी चा विचार केल्यास एल्युमिनियमची रेजिस्टीविटी दोघांमध्ये जास्त आहे कॉपरची धारा घनता चांगली असेल ज्यामुळे ते जास्त धारा घनता सहन करू शकते एल्युमिनियम फक्त कमी धारा घनता सहन करू शकते कॉपरची रेजिस्टीविटी एल्युमिनियम पेक्षा कमी आहे त्यामुळे जर मला खूप जास्त क्षमतेची मोटर हवी असेल तर मी अशा पदार्थाचा विचार करेल जे कमी क्रॉस सेक्शन एरिया मध्ये जास्त करंट वाहून नेऊ शकते जे कॉपर आहे आणि तरीही त्याचे लॉसेस कमी असतील बरोबर ज्यामुळे कार्यक्षमतेमध्ये फरक पडेल हे कारण आहे तर ही एंड रिंग असेल या दोन्ही रिंगना एंड रिंग म्हटले जाते आणि हे रोटर बार आहेत तर ही एका स्क्विरल केज रोटरची ठराविक रचना आहे आणि सगळे भाग मूलतः वेल्डिंग केलेले असल्यामुळे हे खरोखर दणकट आणि मजबूत आहे जर मी खाचांमध्ये बसवलेल्या रोटर कंडक्टर्सला कॉपर रिंगसोबत वेल्ड केले तर तुम्हाला तिथे एकही ग़ति देणारा प्रेरक मिळणार नाही रोटर सतत फिरत असेल आणि फिरत असतानाही एकही ग़ति देणारा प्रेरक नसेल आणि म्हणूनच तुम्हाला स्क्विरल केज रोटरच्या बाबतीत क्वचितच झीज व तुट दिसून येते त्यामुळेच एकदा कामाला लावल्यास तुम्ही याविषयी अगदीच विसरून जाऊ शकता तरी ही वर्षानुवर्षे काहीही अडचण येत नाही म्हणजेच देखरेखीशिवाय काम करत राहणे हा स्क्विरल केज इंडक्शन मोटरच्या विक्रीशी निगडीत एक महत्त्वाचा मुद्दा आहे तर मला डीसी मशीन्स प्रमाणे यांची देखरेख करावी लागत नाही जिथे नेहमीच विद्युतप्रवाह उच्छेद व्यवस्थेकडे लक्ष द्यावे लागते नेहमी खात्री करावी लागते की स्प्रिंग घट्ट आहेत आणि कम्युटेटर ला स्पर्श करत आहेत आणि यासारख्या गोष्टींचा विचार पुढे ही करावा लागतो दुसऱ्या प्रकारचा रोटर ज्यावर आपण अजून चर्चा केली नाही तो म्हणजे रोटरचा दुसरा प्रकार वाऊंड रोटर किंवा स्लिप रिंग रोटर विद्यार्थी आपण रोटर ला आर्मेचर म्हणू शकतो का प्राध्यापक इथे आर्मेचर नाहीये आपण याला कधीच आर्मेचर म्हणत नाही तसे तर आर्मेचर हा एक विशिष्ट शब्द आहे ज्याचा वापर फक्त समकालीन मशीन आणि डीसी मशीन मध्ये केला जातो आपण येथे याला आर्मेचर म्हणत नाही आपण याला फक्त रोटर म्हणतो रोटरमध्ये आपल्याकडे रोटर करंटवर काहीच नियंत्रण नसेल कारण तो प्रेरित करंट असतो तो कसा तयार होतो हे आपण त्याच्या कार्यप्रणालीच्या तत्वात पाहणार आहोत पण करंट हा स्टेटरच्या बाजूने येतो जसे की ट्रांसफार्मरच्या क्रियेमध्ये होते जर माझे रेजिस्टन्स वर काहीच नियंत्रण नसेल जो मी समाविष्ट करू शकेन किंवा इंडक्टन्स वरही काही नियंत्रण नसेल जो मी सर्किट मध्ये समाविष्ट करू शकेनअशा वेळेस जो काही मूळ विरोध आणि प्रेरणा आहे तेच करंटला मर्यादित करतात म्हणजेच करंटच्या किंमतीत बदल करण्यासाठी माझ्याकडे काहीच मार्ग नाही जो काही इंडूज्ड इ एम एफ असेल भागिले रोटर चा मूळ इंपीडन्स मला करंटचे मूल्य देईल तर रोटरचा विचार केल्यास रोटर करंटवर माझे काहीच नियंत्रण नाही मी तो मोजूही शकत नाही रोटर करंट आणि रोटर मधील इंडूज्ड इ एम एफ EMF यांच्यापर्यंत जाण्याचा कोणताच मार्ग नाही म्हणूनच रोटर करंट आणि रोटरमधील इंडूज्ड इ एम एफ यावर सुद्धा नियंत्रण मिळवणे खूप अवघड आहे या क्रियेविषयी आपण अधिक माहिती जाणून घेऊ जेणे करून तुम्हाला हे सगळे कदाचित अजून चांगल्या रीतीने स्पष्ट होईल वाऊंड रोटरचा विचार केल्यास याची रचना स्टेटर रचने सारखीच आहे म्हणजे यात थ्री फेज वाइंडिंग असेल आणि वाइंडिंग ची रचना स्टेटर वाइंडिंग रचने सारखीच असणार माझ्याकडे अशा प्रकारे मोटरच्या रोटरमध्ये बसविलेली थ्री फेज वाइंडिंग असेल तर रोटोरची रचना काहीशी अशी असेल तर मला A फेज कदाचित या ठिकाणी B फेज कदाचित या दुसऱ्या ठिकाणी आणि C फेज कदाचित या तिसऱ्या ठिकाणी मिळेल मला A B आणि C फेज वाइंडिंग रोटरच्या परिघा भोवती पसरविलेल्या भेटतील जर माझ्याकडे थ्री फेज स्टेटर आहे तर माझ्याकडे एक थ्री फेज रोटर असावाच लागेल जर मी स्टेटर 2 पोल 4 पोल 6 पोल किंवा 8 पोल साठी गुंडाळलेला बनविलेलला असेल कोणतीही संरचना असो तरी स्टेटर आणि रोटरची संरचना सारखीच असावी लागेल मी दोघांसाठी वेगळी संरचना ठेऊ शकत नाही केजचा विचार केल्यास रोटर बार कोणताही करंट प्रवाहित करतील आपल्याला माहितीही नसेल की तो A फेजचा करंट आहे की B फेजचा करंट आहे किंवा C फेज चा करंट आहे ते एका फेज कडून दुसऱ्या फेज कडे सहजरीत्या जातील किंवा सगळा करंट एकत्र प्रवाहित करतील असे काहीच नाही की ते एका विशिष्ट फेज किंवा पोलशीच संबंधित असतील तर ते स्वतःला 2 पोल 4 पोल 6 पोल8 पोल थ्री फेज टू फेज सिंगल फेज अशा कोणत्याही संरचनेनुसार बदलू शकतात म्हणजे जेव्हा तुमच्याकडे स्क्विरल केज रोटर आहे तर तो फेज पोल संख्येच्या बाबतीत अगदी लवचिक आहे म्हणजे माझ्याकडे एक केज रोटर आहे जो की थ्री फेज इंडक्शन मोटर मध्ये कार्यरत आहे त्याला मी नेहमीच सिंगल फेज इंडक्शन मोटरसाठी वापरू शकतो फक्त ते यांत्रिक तत्त्वांनुसार आणि करंट वाहून नेण्याच्या क्षमतेसाठी विद्युत तत्त्वांनुसार शक्य असले पाहिजे जर सिंगल फेज मशीन मध्ये प्रवाहित होणारा रोटर करंट थ्री फेज मशीन सहन करू शकत असेल तर मी रोटर बदलू शकतो तो स्वतःला सामावून घेईल आणि काहीही अडचण येणार नाही तर दुसरीकडे वाऊंड रोटर हा विशिष्ट फेज संख्या आणि विशिष्ट पोल संख्ये साठी बनविलेला असतो त्यामुळे मी 2 पोल मशीन 4 पोल मशीन सोबत अदला बदल करू शकत नाही आणि त्याउलटही शक्य नाही त्यामुळे लवचिकता वाऊंड रोटर विषयी महत्त्वाचा मुद्दा आहे मला लवचिकता मिळणार नाही पण आपण काही दररोजच 2 पोल मशीन ला 4 पोल मशीनमध्ये बदलत नाही आणि रोटरची अदलाबदलही करत नाही पण जर काही अडचण आली जर रोटरने काम करणे बंद केले तर तो मी सहज दुसऱ्या मशीन कडून घेऊन त्याला नीट करू शकत नाही जर अशा रीतीने कंडक्टर्सची मांडणी केली असेल तर मी त्यांना स्टार जोडणी द्वारे दाखवू शकतो उदाहरणार्थ मी थ्री फेज कंडक्टर्स काहीतरी अशाप्रकारे दाखवू शकतो वाउंड रोटर मध्ये थ्री फेज वाइंडिंग मी काहीशी अशाप्रकारे स्टार जोडणी मध्ये दाखवू शकतो आता मी त्यांना शॉर्टसर्किट केलेले नाही हे लक्षात असू द्या की स्क्विरल केज मध्ये हे आतूनच शॉर्टसर्किट असते इथे ते शॉर्टसर्किट नाहीये येथे स्लीप रिंग्स कामी येतात जर माझ्याकडे इथे यंत्रातील दांडा आहे अशी कल्पना करा की हा माझा यंत्रातील दांडा आहे आणि हा इथे माझा रोटर आहे सामान्यतः रोटरचा व्यास जास्त असेल हा माझा रोटर आहे आणि शाफ्ट एका ठिकाणी निश्चित केला आहे तुम्हाला माहित आहे की रोटरची रचना कशीही असली तरी हे कशा रीतीने जोडले जाणार आहे तर हे रोटर रचने सोबत जोडले गेले आहे आता माझ्याकडे एक स्लिप रिंग असणार आहे जी बोटात घातल्या जाणाऱ्या अंगठीप्रमाणे असते त्यासारखीच शाफ्टवर सरकणारी स्लिप रिंग तुमच्याकडे असणार आहे पण शाफ्ट आणि स्लिप रिंग मध्ये इंसुलेशन असणार आहे कारण शाफ्ट देखील लोखंडाचा बनलेला आहे सगळ्याच संभावना लक्षात घेता तो एक कंडक्टर आहे ज्यामुळे मला स्लिप रिंग आणि शाफ्टमध्ये कोणत्यातरी प्रकारचे इंसुलेशन आवश्यक आहे मी येथे रबर लाइनिंग किंवा इतरही पदार्थाचा वापर करू शकतो जेणेकरून हे निश्चित होईल की शाफ्ट आणि रिंग एकमेकांपासून इन्सुलेटेड राहतील तर समजा हा A फेज आहे आणि ही A फेजची वाइंडिंग आहे आणि मी हा A फेज थेट स्लिप रिंग ला ब्रेझिंग किंवा वेल्डिंग ने जोडणार आहे म्हणजे जेव्हा स्लिप रिंग्स गोल फिरतील तेव्हा या रोटरमध्ये असणारे कंडक्टर देखील गोल फिरतील ज्यामुळे स्लिप रिंग आणि कंडक्टर एकमेकांमध्ये अडकणार नाहीत हे आपल्याकडे डीसी मशीन मध्ये असलेल्या स्प्लिट रिंग आणि आर्मेचर वाइंडिंग सारखेच आहे हे मूलतः सारखेच आहे फक्त येथे कॉपर मायका सारखी गोष्ट नाही ही एक कॉपर पासून बनवलेली अखंड रिंग आहे तर ही कॉपर रिंग पैकी एक आहे दुसरी कॉपर रिंग ही पहिल्या कॉपर रिंग पासून इन्सुलेटेड असेल आणि त्यांची जाडी एक समान असेल जरी येथे मी ते दाखविले नसले तरी त्यांच्यामध्ये इन्सुलेशन आवश्यक आहे आणि माझ्याकडे तिसरी स्लिप रिंग आहे जी तिसऱ्या फेजशी निगडित आहे तर आता मी इथून जोडणीस सुरुवात करते जर मी याला B म्हणले आणि हा C तर B या प्रकारे जोडला जाईल आणि C याप्रकारे जोडला जाईल तर माझ्याकडे आता थ्री फेज कंडक्टर्स हे तीन स्लिप रिंगला जोडले गेले आहेत स्लिप रिंग्स गोल फिरतात रोटरही गोल फिरतो कंडक्टरही गोल फिरतात आणि रोटर गोल फिरताना कॉईल एकमेकात अडकत नाही काही समस्या येत नाही आता आपण ब्रशेस घेऊयात जे इथे संपर्कात येतील उदाहरणार्थ A फेजसाठी माझ्याकडे ब्रश येथे असेल B फेजसाठी माझ्याकडे ब्रश इथे असू शकतो आणि C फेज साठी माझ्याकडे अजून एक ब्रश येथे असेल म्हणजे माझ्याकडे तीन ब्रश असतील जे की स्थिर आहेत तर हा माझा शाफ्ट आहेत्यावर स्लिप रिंग आहे आणि ब्रशेस स्लिप रिंगला हलका स्पर्श करत आहेत ज्यामुळे गोल फिरत असताना ब्रशेस स्प्रिंग मांडणीद्वारे स्थिर ठेवले जातील तर हे फिरत आहे बरोबर हेही फिरत आहे हा रोटर आहे आणि हे देखील फिरत आहे कंडक्टर्स सुद्धा फिरत आहेत कारण हे रोटरच्या आत बसवले आहेत मी त्यांना आतून शॉर्टसर्किट करू शकत नाही तर मी काय करत आहे की मी त्यांना बाहेर घेण्याचा प्रयत्न करत आहे आणि मग मी 3 स्लिप रिंग 3 ब्रश ठेवले आहेत आणि ब्रश पासून मी बाहेरील बाजूस कनेक्शन घेऊ शकते तर हे कनेक्शन्स बाहेर येतील आणि डीसी मोटर च्या आर्मेचर कनेक्शन प्रमाणे अशाप्रकारे स्थिर राहतील हे मशीनच्या बाहेर असेल जेणेकरून मला पाहिजे ते मी करू शकते जर मला रेजिस्टन्स किंवा इंडक्टन्स बदलायचा नसल्यास मी त्यांना शॉर्टसर्किट करू शकते मला रेजिस्टन्स किंवा इंडक्टन्स बदलायचा असल्यास मी आणखी काही रेजिस्टन्स किंवा इंडक्टन्स जोडू शकते जे काही मला करायचे असेल ते करता येते मला काही वैशिष्ट्ये बदलायची असल्यास मी वोल्टेज मोजू शकते तसेच मी करंट मोजू शकते कारण त्यांची टोके मी बाहेर आणली आहेत म्हणजेच रोटर करंट्स पर्यन्त माझी पूर्ण पोहोच आहे तर स्लिप रिंग मशीन स्क्विरल केज रोटर मशीनच्या तुलनेत फायद्याच्या आहेत कारण त्यांच्या रोटरच्या वैशिष्ट्यांवर चांगले नियंत्रण मिळवता येते पण स्क्विरल केज रोटर मशीन चा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे त्या मजबूत आणि दणकट असतात त्या सहजरीत्या खराब होत नाहीत त्यांना देखरेखीची गरज नाही पण स्लिप रिंग रोटर मध्ये आपल्याला सारखी खात्री करावी लागते की ब्रशची मांडणी व्यवस्थित काम करत आहे आणि ती रोटरला व्यवस्थित स्पर्श करत आहे हे सांगण्याची गरज नाहीच की इथे स्पार्किंग ठिणग्या होईल जर स्पर्श व्यवस्थित नसेल तर ठिणग्या होईल त्यामुळे हे स्पष्ट आहे की स्लिप रिंग मशीन ह्या ज्वलनशील वातावरणात वापरण्यासाठी योग्य नाहीत कारण जर काही स्पार्किंग असेल तर धोका निश्चित असेल म्हणजेच स्लिप रिंग मशीनचे स्वतःचे फायदे आहेत आणि स्क्विरल केज मशीनचे स्वतःचे फायदे आहेत आपण जेंव्हा प्रत्यक्षात त्यांची वैशिष्ट्ये पाहू त्यावेळी त्यांच्या तुलनेकडे बघू आता प्रथमत आपल्याला थ्री फेजची गरज काय आपण फक्त सिंगल फेजसोबत काम करू शकत नाही का सिंगल फेज अधिक सोपे आहे तुमच्याकडे फक्त एक वाइंडिंग असते थ्री फेजमध्ये माझ्याकडे वाइंडिंग चे 3 संच असणे आवश्यक आहे कारण मी जेव्हा प्रत्यक्षात सिंगल फेज मशीनकडे पाहातो तेव्हा वोल्टेज याप्रकारे असेल आणि जर मी गृहीत धरले की माझा करंट थोडा इंडक्टिव आहे तर करंट कदाचित वोल्टेजला नक्कीच काही अंशाने लॅग करेल आणि मी एकूण शक्तीकडे बघण्याचा प्रयत्न केला तर V आणि I यांचा गुणाकार आहे तर सिंगल फेज च्या बाबतीत हे माझे वोल्टेज आणि हा माझा करंट आहे मी शक्ती कडे पाहिले तर करंट अशाच रीतीने पुढे जाईल कारण हा अल्टरनेटिंग स्वरूपाचा आहे त्यामुळे मला या भागासाठी शक्ती निगेटिव्ह मिळेल या भागासाठी मला शक्ती निश्चित म्हणजेच पॉझिटिव्ह मिळेल आणि पुन्हा या भागात दरम्यान ती ऋण म्हणजेच निगेटिव्ह असेल या भागासाठी पॉझिटिव्ह आणि यादरम्यान निगेटिव्ह असेल V × I हा हा गुणाकार आहे म्हणजे शक्ती स्थिर नसून सतत दोलायमान आहे आणि ती निगेटिव्ह दिशेत देखील जात आहे यामुळे ती अप्रत्यक्षरीत्या रिएक्टिव शक्तीला योगदान देत आहे तर ही शक्ती पुढे मागे होत आहे ऊर्जा स्रोताकडून प्रवाहित होणारी शक्ती जी लोड पर्यंत जाते किंवा आधी मोटर मध्ये आणि मग लोड पर्यंत जाते ही निश्चितच पॉझिटिव्ह शक्ती किंवा खरोखर झालेले कार्य आहे आणि जी इंडक्टन्स मध्ये साठवलेल्या क्षेत्राच्या ऊजेच्या स्वरूपात पुढे मागे होत आहे नंतर ती काही वेळेदरम्यान परत केली जाते तर ती निश्चितच रिएक्टिव शक्ती आहे जी की कोणत्याच उपयुक्त कामास योगदान करत नाही तर सिंगल फेज आणि थ्री फेज सिस्टिम्सच्या बाबतीत अनेक मुद्यांपैकी हा एक मुद्दा आहे सिंगल फेज मध्ये शक्तीच्या बाबतीत तुम्हाला सतत दोलने दिसून येतात तुम्हाला स्थिर शक्ती मिळत नाही बऱ्याच प्रमाणात तुम्हाला रिएक्टिव शक्ती आढळून येईल माझ्याकडील शक्ती अशी सतत दोलायमान असल्यामुळे आणि ती रिएक्टिव शक्ती असल्यामुळे कोणत्याच उपयुक्त कामास योगदान करत नाही ओमेगा हा साधारणपणे स्थिर यांत्रिक वेळेवर आधारित आहे कारण जडत्व हे नेहमीच सुनिश्चित करते की टॉर्क मधील सगळी दोलने सततचे बदल ओमेगा वर प्रभाव पाडणार नाहीत कारण टॉर्क मधील दोलने सततचे बदल मूलतः वर प्रभाव पाडतात जी की या समीकरणानुसार आहे जे आपण अनेकदा लिहिले आहे तर हे दर्शवते की हा शांत करण्याऱ्या घटकाप्रमाणे काम करणार आहे तर मी टॉर्क मधील बदलांच्या संदर्भात गती मध्ये होणाऱ्या बदलांना शोधत आहे जर मी म्हटले की गती बऱ्यापैकी स्थिर आहे विशेषतः 20 मिली सेकंद सायकल मध्ये मी फक्त 20 मिली सेकंद कडे पाहत आहे 20 मिली सेकंद सायकल दरम्यान मला गती बऱ्यापैकी स्थिर दिसते कारण स्थिर यांत्रिक वेळ हे सेकंदांच्या ऑर्डर चे असतात मग जर ते कॉन्स्टंट असतील तर ओमेगा ही कॉन्स्टंट असेल म्हणजे Te मूलतः शक्ती P मधील बदल प्रतिबिंबित करते शक्ती दोलायमान सतत बदलत असल्यास या समीकरणावरून हे स्पष्ट आहे की जर ओमेगा कॉन्स्टंट आहे तर शक्ती मधील बदल हे T मुळे आहेत दुसरा काही पर्याय नाही टॉर्क दोलायमान सतत बदलत असेल आणि मला आवडो किंवा न आवडो ओमेगा मध्ये खूप छोटे बदल होतील सिंगल फेज मशीन मध्ये हे कोणत्याही वेळी शुन्य नसेल सिंगल फेज मशीन मध्ये एक नियम म्हणून तुम्हाला दिसेल की गती कधीच सतत कॉन्स्टंट नसेल जर ती 1500 आरपीएम आहे तर ती 1490 आणि 1510 मध्ये असू शकते आणि ती सतत दोलायमान असेल म्हणजेच मला जर गतीला नियंत्रीत करण्यासाठी खूप अचूक यंत्राची रचना करायला हवी जिथे गतीमध्ये होणारे थोडेथोडके ही बदल मी सहन करु शकत नाही अशा ठिकाणी सिंगल फेज मशीनचा वापर मला शक्य नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हाही मला गतीमध्ये बदल दिसतील तेव्हा अजून कंपने आणि आणखीन नॉइज असेल मी जर एक किलोवॅट मशीनविषयी बोलत असेन जी सिंगल फेज मशीन आहे त्यात नॉइज सहनीय आहे पण जर मी ट्रॅक्शन मध्ये वापरण्यात येणाऱ्या 500 किलोवॅट किंवा 850 किलोवॅट मशीन विषयी बोलत असेन तर नॉइज सहन करणे अशक्य आहे तर तिथे दोलने असतील म्हणून एक नियम स्वरूप सिंगल फेज मशीन 3 ते 5 किलोवॅट पुढे वापरल्या जात नाहीत जास्तीत जास्त आपण फक्त 3 ते 5 किलोवॅट क्षमतेच्या सिंगल फेज मशीन वापरतो चला तर आता आपण 3 फेज इंडक्शन मशीन कोणत्या तत्वावर काम करते ते पाहू त्यासाठी आपल्याला काहीतरी ज्याला गोल फिरणारे चुंबकीय क्षेत्र म्हणतात ते समजून घ्यावे लागेल हा अभूतपूर्व शोध लावला होता टेस्ला यांनी ते असे सांगतात की जर तुम्ही थ्री फेज स्पेस डिस्ट्रीब्यूटेड वाइंडिंगला थ्री फेज टाईम शिफ्टेड करंट दिला तर तुम्हाला एक गोल फिरणारे चुंबकीय क्षेत्र मिळेल प्रथम हे तपासूयात की नेमके हे कशा रीतीने निर्माण होते तर या कडे आपण ग्राफच्या मदतीने पाहुयात प्रथम थ्री फेज स्पेस शिफ्टेड वाइंडिंग ला थ्री फेज टाईम शिफ्टेड करंट दिल्यास गोल फिरणारे चुंबकीय क्षेत्र का तयार होते तर आपण गोल फिरणाऱ्या चुंबकीय क्षेत्राच्या सिद्धांताकडे पाहण्याचा प्रयत्न करूया असे म्हणूयात की मी येथे स्टेटर ला वितरित नसलेल्या थ्री फेज वाइंडिंगच्या स्वरूपात चित्रित केले आहे कारण थ्री फेज वितरित वाइंडिंग चित्र स्वरूपात काढणे माझ्यासाठी अवघड आहे म्हणून मी त्याला थ्री फेज कॉन्सन्ट्रेटेड वाइंडिंग च्या स्वरूपात दर्शविले आहे मी असे म्हणतो की हा A आहे आणि हा A' आणि हा B आणि हा B' आहे आणि तिसरा C आणि C' म्हणून दाखविला आहे ह्या थ्री फेज वाइंडिंग मी पूर्णपणे न दाखवता फक्त शेवटची टोके दाखवली आहे मी त्यांना क्रॉस सेक्शन च्या स्वरूपात दाखवीत आहे आता मी असे गृहीत धरले की A फेज चा अक्ष हा अशाप्रकारे एका बिंदूच्या स्वरूपात आहे B फेज च्या चुंबकीय क्षेत्राचा अक्ष या बाजूस असेल मी अशाप्रकारे A फेज चा अक्ष दाखविला आहे आणि B फेज चा अक्ष 120 अंशाने A पासून विस्थापित आहे आणि C अक्ष अजून पुढे 120 अंशाने विस्थापित आहे तर माझ्याकडे आता हे 3 अनुक्रमे AB आणि C फेज चे चुंबकीय क्षेत्राचे ऍक्सिस अक्ष म्हणून आहेत आता जर माझ्याकडे सिंगल फेज वाइंडिंग असेल तर पहिल्यांदा मला चुंबकीय क्षेत्र कसे असेल हे तपासून पाहू द्या मी एकावेळी फक्त एका फेज कडेच पाहत आहे समजा मी A फेज च्या वाइंडिंग मध्ये A फेज चा 50 हर्ट्झ फ्रिक्वेन्सी चा करंट प्रवाहित केलाजो की कदाचित Im cosωt असू शकेल किंवा काहीही असला तरी चालेल जर मी खरोखर हा करंट प्रवाहित केला तर आपण याला Ia अनुषंगाने ωt म्हणूयात जर मी हे गृहीत धरले की मी करंट याद्वारे प्रवाहित करत आहे आणि तो इथून वापस येत आहे कसेही चालेल मला या दिशेमध्ये एक चुंबकीय क्षेत्र मिळेल मी याद्वारे नेमके काय सांगू इच्छिते कदाचित मला नॉर्थ पोल इथे मिळेल आणि साऊथ पोल इथे आणि अशाप्रकारे हे मला मिळेल अशा परिस्थितीत मी असे म्हणावे लागेल की चुंबकीय क्षेत्राचे सामर्थ्य करंटच्या सामर्थ्यावर आधारित असेल कारण एम एम फ मुळे निर्धारीत होईल की चुंबकीय क्षेत्राचे सामर्थ्य काय असेल मी गृहीत धरले की रिलक्टंस मध्ये बऱ्याच प्रमाणात बदल होणार नाहीत तर अशा स्थितीत मला एक सायनोसोईडल क्षेत्र मिळेल अशा प्रकारे की जर मी म्हटले की हे आहे तर मला कदाचित उच्च बिंदू येथे कुठेतरी मिळेल आणि मग मूलतः हे असे दिसेल हा मुळात θ आहे तर ही एम एम एफ वेव्ह असेल ही θ च्या अनुषंगाने एम एम फ वेव्हअसेल कृपया हे समजून घ्या की मी एम एम एफ वेव्ह स्पेसजागेच्या अनुषंगाने चित्रित करत आहे आणि मी जो करंट काढला आहे तो वेळेच्या अनुषंगाने आहे तर मी वेळेविषयी बोलत आहे असे म्हणूयात की कदाचित ही वेळ t t1 शी संबंधित आहे कदाचित हा t1 आहे तर ही वेळ t t1 असताना एम एम फ वेव्ह आहे जर मी म्हटले की मी वेळ t t2 कडे बघत आहे तर मी t t2 या वेळेविषयी बोलत आहे वेळ t t2 इतकी असताना ही नोंद करा की एकूणच करंट खाली आला आहे या वेळेला करंट खाली आला आहे कारण एम एम फ वेव्ह चाही उच्च बिंदू मुल्याच्या बाबतीत खाली येईल त्यामुळे मला वेळ t t2 असताना एम एम फ वेव्ह अशाप्रकारे मिळेल मी यावर येण्याचा प्रयत्न करत आहे की मी जर एकावेळी फक्त एका फेज कडे पाहिले तर मला एक स्टँडिंग एम एम फ वेव्ह किंवा स्टँडिंग फ्लक्स वेव्ह मिळते ती स्टँडिंग वेव्ह पल्स स्वरूपाची आहे जी विस्थापित होत नाही ती हालचाल करत नाही ती एका ठिकाणी उभी आहे तर जेव्हा माझ्याकडे सिंगल फेज स्त्रोत असेल मला मूलतः एक स्टँडिंग वेव्ह तयार झालेली मिळेल ती हालचाल करणारे किंवा गोल फिरणारे क्षेत्र तयार करणार नाही तर माझ्याकडे थ्री फेज स्त्रोत असताना कोणत्याही वेळी पाहिले असता मी तीनही फेज च्या परिणामाकडे पाहणार आहे जर मी म्हटले हा θθ आहे A फेज ऍक्सिसपासून θθ इतक्या कोनावर मी तीनही फेज च्या एम एम एफ च्या परिणामाकडे पाहणार आहे आत्ता मी त्याच्याकडे पाहण्याचा प्रयत्न करत आहे मी आशा करतो की तुम्हाला पल्स च्या स्वरूपातील वेव्ह किंवा स्टँडिंग वेव्ह काय असते हे लक्षात आले आहे ज्यापासून आपण मूलतः थ्री फेज पासून मिळणाऱ्या परिणामी एम एम एफ किंवा परिणामी क्षेत्र काय असते याचे आकलन करणार आहोत जर मी म्हटले की कोणत्याही एका वेळी A फेज चा एम एम एफ काय आहे तर मला म्हणावे लागेल की जर मी θ च्या संदर्भात बघण्याचा प्रयत्न केला तो इतका असला पाहिजे तर मला स्पष्टपणे लिहावे लागेल कारण मी θ च्या दिशेने असलेला घटक शोधण्याचा प्रयत्न करत आहे यासारखेच मी FB च्या संदर्भात θ काय आहे हे पाहिल्यास तो असेल FB θ NiB cosθ −120 N हे कोणत्याही एका फेज वर असलेले टर्न्स वेटोळे आहेत मी हे गृहीत धरले आहे की थ्री फेज वाइंडिंग बॅलेन्सड आहे ज्याचा अर्थ असा आहे की तीनही फेजवरील टर्न्स संख्या सारखी आहे आणि उरलेल्या बाबतीत FC θ NiC cosθ 120 आता मला एकूण एम एम फ ची गणना करायची आहे तर ते 3 एम एम एफ ची बेरीज असेल हे गणितीय पद्धतीने करण्याआधी मी याच्याकडे ग्राफ च्या दृष्टिकोनातून पाहण्याचा प्रयत्न करतो ज्यामुळे तुम्हाला हे भौतिकरित्या चांगल्या प्रकारे समजेल तर आपण असे म्हणूयात की A फेज चा विचार केल्यास ही माझी सायनोसोईडल वेव्ह आहे मी दुसऱ्या दोघांना चित्रित करणार आहे तर मी 60 डिग्री चे मध्यांतर चित्रित करत आहे त्यानंतर मी B फेज काढत आहे आणि मग C फेज मला माफ करा मी त्यांना चांगल्या रीतीने समान रेखाटले नाहीये ते सगळे निश्चितच बॅलन्सड करंट असावे लागतील तर ωt च्या संदर्भाने हा iA आहे हा iB आहे आणि हा iC आहे जे की मी थ्री फेज डिस्ट्रीब्यूटेड वाइंडिंग मध्ये प्रवाहित केलेले थ्री फेज करंट आहेत मला प्रत्येक क्षणाकडे बघू द्या उदाहरणार्थ मला वेळ tt0 असल्या क्षणी बघण्याचा प्रयत्न करू द्या तीन एम एम एफ वेव्हची बेरीज केल्यास काय मिळेल शेवटी N हा स्केलर आहे त्यामुळे मला त्याला सामावून घेण्याची गरज नाही मी मूलतः स्पेस च्या दृष्टिकोनातून iA iB iC ची बेरीज पाहू शकतो कारण ही स्पेस डिस्ट्रीब्यूटेड वाइंडिंग आहे मला पुन्हा एकदा येथे त्यांच्या दिशा रेखाटू द्या आपण ज्यांना लिहिले होते A फेज B फेज C फेज A फेज येथे B फेज कुठेतरी इथे आणि C फेज कुठेतरी येथे अशाप्रकारे आपण दिशा काढल्या होत्या तर आपण प्रयत्न करूयात याक्षणी सगळ्या दिशा कोणत्या असतील वेळ इतकी असताना A फेज इतकाच आहे अंदाजे फक्त 30 डिग्री जर तो 30 डिग्री असेल तर आपल्याला उच्च बिंदू किमतीपेक्षा अर्धी किंवा जी असेल ते मूल्य मिळेल कारण मी हे इतके चांगले चित्रीत केले नाही पण ती उच्च बिंदूच्या अर्धी आहे कारण त्यामुळेच मला उच्च बिंदूचे मूल्य कितीही असो iA चे मूल्य इतके असेल तर हे मूलतः FA शी निगडित असेल आणि मी जर पाहिले की iC ic शी संबंधित मूल्य काय आहे iC देखील सारख्याच ठिकाणी आहे iC साठी झिरो क्रॉसिंग इथे आहे आणि हे झिरो क्रॉसिंग पासून जवळजवळ 30 डिग्री लांब आहे तर ते देखील इतके आणि पॉझिटिव्ह दिशेने असेल तर मला असे म्हणावे लागेल की iC इथे आहे तर iC कदाचित इथे आहे हे देखील असेल आणि हा FC आहे आता हा iB iB हा त्याच्या उच्चतम बिंदूवर आहे पण निगेटिव्ह दिशेने त्यामुळे मला खरंतर iB असा काहीतरी मिळेल पण विरुद्ध दिशेने तर हा B असणार आहे तर मला B सोबत चित्रित करावा लागेल जो Im हा असेल तर हा FB असेल आता मी जर तिघांची बेरीज केली तर मला पॅरालेलोग्रॅम च्या बेरजेच्या तत्वानुसार असा काहीतरी परिणाम मिळेल तर हे 30 डिग्री आहे की 60 डिग्री मी गृहीत धरतो की हे 60 आहे हेही 60 आहे आणि दोन्ही मिळून हे 120 आहे A आणि C दरम्यान हे 120 आहे त्यामुळे परिणाम Im cos 60 Im cos 60 Im 1 5Im इतका असेल मला हे त्याच्या 1 5 Im पट मिळेल हा परिणाम वेळ t t0 असतानाचा आहे मी जर दुसऱ्या वेळेच्या दरम्यान कदाचित या झिरो क्रॉसिंग ला पाहण्याचा प्रयत्न केला t t1 इथे तर मी t t1 असताना हे चित्रित करण्याचा प्रयत्न करतो तर वेळ t t1 असताना मला iC 0 मिळेल त्यामुळे मला FC साठी काहीही चित्रित करावे लागणार नाही FC0 आता मी iB चा विचार करेन जो की उच्चतम बिंदूपासून 30 डिग्री ने विस्थापित आहे तर 9030120 ज्यामुळे ते sin120 च्या इतके असेल पण निगेटिव्ह दिशेने मी यावेळी A येथील मूल्य काय आहे हे जाणण्याचा प्रयत्न केला तर ते sin60 √32च्या समतुल्य असेल तर मी असे म्हणू शकतो की sin120 काहीसा अशा रूपाशी अनुरूप असेल जे की प्रत्यक्षात इतके लांब नसेल मला माफ करा तर ते असेल √3 2Im हे म्हणजे FA आणि जर मी FB चित्रित करण्याचा प्रयत्न केला तर ते पुन्हा निगेटिव्ह दिशेने आहे हे लक्षात असू द्या की हा निगेटिव्ह करंट आहे म्हणजे FB हा काही अशा प्रकारे असेल जे देखील √32 Im असेल आणि हे आहे FB मला आता या दोघांची बेरीज करायची आहेजेव्हा मी या दोघांची बेरीज केली तेव्हा उजव्या मध्यभागात आपल्याला कदाचित हा परिणाम मिळेल हा परिणाम √32Imcos30 इतका असेल हे स्पष्टपणे 30 डिग्री आहे हे देखील 30 डिग्री आहे कारण हे 60 डिग्री आहे त्यामुळे हे इथे मध्यात येईल तर मला 30 डिग्री फेज शिफ्टमिळेल तर हे √32 Im cos30√32 Im cos301 5Im असेल तुम्ही हे प्रत्येक 30 डिग्री मध्यांतरासाठी केले तर तुम्ही हे पाहाल की आणि मध्ये 30 डिग्री फेज शिफ्ट आहे या आणि या वेक्टर मध्ये ते 60 डिग्री होते आता हे 30 डिग्री ने हलविले गेले आहे म्हणजेच करंट वेव्हमध्ये जेव्हा प्रत्येक वेळी 30 डिग्री टाईम शिफ्ट होते तेव्हा स्पेसचा विचार केल्यास एम एम एफ किंवा फ्लक्स वेव्ह मध्ये 30 डिग्री ची शिफ्ट किंवा हालचाल दिसून येते तर ही स्पेस मधील शिफ्ट आहे तर दुसरीकडे ही वेळेतली शिफ्ट आहे म्हणून मला असे म्हणावे लागेल की जर मी थ्री फेज स्पेस डिस्ट्रीब्यूटेड वाइंडिंग ला थ्री फेज टाईम डिस्ट्रीब्यूटेड करंट दिला तर मला एक एम एस एफ वेव्ह मिळते जी सायनोसोईडल करंट वेव्ह इतक्याच दोलायमान गतीने गोल फिरते त्यामुळे मी म्हणू शकतो की जर ओमेगा ही करंटची फ्रिक्वेन्सी आहे तर चुंबकीय क्षेत्राची स्पेस मध्ये गोल फिरण्याची गती ही ओमेगा रेडीयन प्रति सेकंद इतकी असणार आहे दोन्हीही नक्कीच एक आणि समान असतील चला तर हे पाहण्याचा प्रयत्न करू की गणितीय पद्धतीने आपल्याला यासारखाच परिणाम आढळून येतो का हा मूलतः एक ग्राफ वर आधारित पुरावा आहे या ग्राफ च्या पुराव्या कडे आपण पाहण्याचा प्रयत्न करू जेणेकरून आपल्याला शोधायचे आहे की θ या दिशेने एम एस एफ वेव्ह घेतल्यास आपल्याला एक गोल फिरणारे चुंबकीय क्षेत्र मिळते का हे लक्षात असू द्या की चुंबकीय क्षेत्राचे मूल्य 1 5 गुणिले टर्न्स ची संख्या इतके आहे जी कॉन्स्टंट आहे जे मी नक्कीच येथे दुर्लक्षित केले आहे कारण हा स्केलर गुणाकार आहे याआधीच्या पानावर आपण लिहिले होते की ही समीकरणे प्रत्येक फेज च्या एम एम एफ निगडित असतील हा A फेज हा B फेज आणि हा C फेज आहे जर मला पूर्ण एम एम एफ ची गणना करायची असल्यास मला मूलतः लिहावे लागेलFTotal FA FB FC तर मला याची बेरीज करावी लागेल आणि iA काय आहे हा A फेज चा करंट आहे जो सायनोसोईडल किंवा को सायनोसोईडली सतत बदलत आहे तर आपण लिहू शकतो की iA Im cost आणि आपण लिहू शकतो की iB Im cos आणि हा असेल iC Im cost 120 चला लिहिण्याचा प्रयत्न करूया FTotal FA FB FC N Im cost cos Im cos cos Im cost 120 cos 120 N Imcost cos cost 240 cos cost 240 cos तुम्हाला आठवत असेल की B फेजचा करंट हा A फेजच्या करंटला 120 डिग्री ने लॅग करतो विद्यार्थी तुम्ही B फेज वाइंडिंग ऍक्सेस A च्यासंदर्भात लीडिंग स्थितीत का दाखवला आहे प्राध्यापक आपण इथे स्पेसनुसार दाखवले आहे B फेज वर गुंडाळलेली वाइंडिंग लीडिंग आहे यामागे एक विशिष्ट कारण आहे सामान्यतः सिंक्रोनस मशीन कडे पाहिले असता मी या आधी सांगितल्या प्रमाणे इंडक्शन आणि सिंक्रोनस मशीन च्या वाइंडिंग रचनेत खूप समानता असते जर मी सिंक्रोनस मशीन कडे पाहात असेनतर माझ्याकडे A फेज B फेज आणि C फेज वाइंडिंग आहेत जे मी चित्रात दर्शविल्याप्रमाणे प्रथम A फेज येतो मग C फेज येतो आणि नंतर B फेज येतो अशाप्रकारे मी आकृती काढली आहे पण सिंक्रोनस मशीनमध्ये स्टेटर मध्ये थ्री फेज वाइंडिंग असते ज्याला सिंक्रोनस मशीन चे आर्मेचर म्हणतात रोटर मध्ये मूलतः चुंबक असते रोटरला एक नॉर्थपोल आणि साऊथ पोल असणार त्यामुळे टर्बाईन च्या मदतीने रोटर चा नॉर्थपोल आणि साऊथ पोल गोल फिरविला जातो तो घड्याळाच्या काट्याच्या उलट्या दिशेने फिरवल्यास विचार करा प्रथम तो A याठिकाणी भेटेल नंतर B याठिकाणी भेटेल आणि नंतर C याठिकाणी म्हणजेच इंडूज्ड झालेला इ एम एफ अशा रीतीने असेल की हे A फेजला θ 0 असतानाचा इ एम एफ मिळेल दुसऱ्या फेजला पहिल्या इ एम एफ पासून जो की A फेज मध्ये इंडूज्ड झाला होता त्याच्या 120 डिग्री अंतराने इ एम एफ मिळेल C फेजला B फेजपेक्षा 120 डिग्री अंतरावर असणारा दुसरा एम एम एफ किंवा इ एम एफ मिळेल त्यामुळेच हे खालच्या दिशेला असल्यासारखे दिसते तुम्हाला माझा मुद्दा लक्षात येतोय का आपण वाइंडिंगकडे नेहमी या दृष्टिकोनाने बघतो की ती जनरेटर प्रमाणे आहे जनरेटरच्या कार्यासाठी चुंबक फिरवले जात असल्यास आणि आपली प्रचलित दिशा घड्याळाच्या काट्याच्या उलट्या दिशेस असेल अशा परिस्थितीत आपण जर पाहिलेतर आपण नेहमीच वाइंडिंग ची अशी रचना करू इच्छितो की A फेज प्रथम असेल नंतर B फेज आणि नंतर C फेज सामान्यतः तुम्हाला असे वाटेल की आपण नोटेशन मध्ये ही चूक केली आहे पण तसं नाही मूलतः आपण या संपूर्ण गोष्टीकडे जनरेटरच्या दृष्टीकोनातून पाहत आहोत तर आपण याकडे पाहिले असता हा एकूण एम एम एफ आहे स्पष्टपणे हे अधिक हे अधिक हे थ्री फेज इंस्टंटेनियस करंट सारखे आहे जर मी बेरीज केली iA iB iC 0 हा भाग नाहीसा होणार आणि आपल्याला काहीही परिणाम मिळणार नाही कारण हेiA iB iC 0 सारखे आहे जिथे iA cosकिंवा cost iB cos मी लिहू शकते cost 240 त्याचप्रमाणे मी लिहू शकते iC cost 120 जे की cos इतके आहे स्पष्टपणे हे सामान्य थ्री फेज सिस्टिम सारखे आहे जिथे इंस्टंटेनियस व्हॅल्यूस ची बेरीज शून्य होते बरोबर ज्यामुळे हे काहीच योगदान देणार नाही तर हे याला योगदान करेल तर हे समीकरण मला सांगते की एअर गॅप मध्ये एमएमएफ वेव्ह किंवा फ्लक्स वेव्ह म्हणून काय मिळेल तर मी आतल्या परिघात अशा रीतीने वाइंडिंग असलेल्या स्टेटर कडे पाहिले तर मला येथे स्टेटर च्या आतील भागात एअर गॅप मध्ये एक चुंबकीय क्षेत्र तयार झालेले मिळेल तर ती एक कोसायनोसोईडल वेव्ह असेल किंवा सायनोसोईडल वेव्ह असेल जिथे उच्च बिंदू हा सतत शिफ्ट होत आहे म्हणजे ωt θ 0 असे स्थान दर्शवितो जिथे उच्च बिंदू आहे म्हणजेच हे मूलतः असे आहे की माझ्याकडे एक नॉर्थ पोल आणि साऊथ पोल आहे आणि मी त्याला ओमेगा इतक्याच गतीने फिरवले माझ्याकडे इथे भौतिकरित्या चुंबक उपलब्ध नाही मी फक्त इतकेच केले की थ्री फेज टाईम डिस्ट्रीब्यूटेड करंट एका स्पेस डिस्ट्रीब्यूटेड वाइंडिंग ला दिला आहे त्यामुळे खरोखर एक चुंबक उपलब्ध असल्याचा भास निर्माण केला आहे जे की सिंक्रोनस स्पीड म्हणविल्या जाणाऱ्या गतीने गोल फिरत आहे ओमेगा या गतीला आपण सिंक्रोनस स्पीड म्हणतो सिंक्रोनस स्पीड ही पूर्णतः करंट च्या फ्रिक्वेन्सी वर आधारित असते जो मी थ्री फेज मशीन ला पुरवत आहे आणि जो बॅलेन्सड करंट असावा लागतो आणि यामुळेच मी याला टेस्ला यांचा एक विलक्षण शोध म्हणत आहे टेस्ला यांनी 1879 किंवा 1880 साली निर्मित केलेल्या आणि आज वापरात येण्याऱ्या इंडक्शन मशीन्स च्या डिझाईन मध्ये खूप मोठा फरक दिसून येत नाही हा विशिष्ट शोध लागल्यानंतरच थ्री फेज खूप जास्त लोकप्रिय झाले आणि टेस्ला यांनी प्रथम इंडक्शन मशीन बनवली जी खरोखरच वेगवेगळ्या उद्योगधंद्यांमधला एक महत्वपूर्ण घटक बनली